तर हे आपल्याला एफडीटीडी पद्धतीच्या शेवटी आणते तर आपण ज्या गोष्टी पहिल्या त्यांच्या विविध पैलुंचा सारांश करू मग आपण कशा पासून सुरु केले होते तर येथे बरेच मॉड्यूल असल्यामुळे आपण यापासून सुरु केले आपण पहिले काम काय केले आपण मॅक्सवेल ची समीकरणे घेतली आणि त्यानंतर फायनाईट डीफ्रन्सेस केले फायनाईट डीफ्रन्सेस च्या कोणत्या मुख्य संकल्पना आपण पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्जचे अचूक सादरीकरण मिळवण्यासाठी वापरल्या होत्या टेलरचे प्रमेय टेलरच्या प्रमेयाने आपल्याला सर्वात कमी त्रुटी कशी मिळवायची हे पाहण्याची परवानगी दिली तर एकदा आपल्याला फायनाईट डीफ्रन्सेस मिळाले की आपण काय करू शकतो खरेतर आपण काय केले होते आपण त्याला डिस्क्रिटाईझ केले होते तर आपण एक स्टेंसिल केले हे स्टेंसिल यी सेल होते आणि येथून आपल्याला तथाकथित अपडेट समीकरणे मिळाली ज्यामुळे आपण क्षेत्रे स्पेस आणि टाइम मध्ये स्टेप करू शकलो त्यानंतर आपण काय केले होते तर आमच्याकडे अपडेट समीकरणे होती स्पेस आणि टाइम मध्ये स्टेप कसे करायचे हे माहित होते आपण स्थिरतेकडे पाहिले आणि स्थिरतेपूर्वी चांगले हो म्हणून आपण पाहिले की आपण विश्लेषण केले अभिसरण केले आणि स्थिरता आहे जिथे आपल्याला आपले कॉऊरंट पॅरामीटर मिळाले आणि आपल्याकडे लॅक्स रिचटमीयर प्रमेय देखील आहे त्यानंतर आपण काय पाहिले आपण असे मानले आहे की कॉऊरंट स्थिरता फॅक्टर चे समाधान होत आहे तरीही आपल्याला आढळले की उत्तरे नेहमीच अचूक नसतात ते डिस्पर्शन काय होते म्हणून आपण विश्लेषणाकडे पाहिले आपण अचूकतेकडे पाहिले आणि अचूकते मध्ये आपण उदाहरणार्थ संख्यात्मक डिस्पर्शन पाहिले असे केल्यावर आतापर्यंत आपण अद्याप मोकळ्या जागेचा विचार करीत होतो मग आपण मटेरिअल्स सादर केले तर आपण मटेरिअल्स कडे पाहिले आपण साध्या मटेरिअल्स कडे पाहिले ज्याने ओहम चा नियम वापरला आणि त्या नंतर विद्यार्थीः बाउंडरी कंडिशन्स नाही बाउंडरी कंडिशन्स नाही आपण दुसऱ्या प्रकारच्या मटेरिअल कडे पाहिले फ्रिक्वेन्सी वर अवलंबून असलेल्या डिस्पर्शन मटेरिअल्स आणि कोणत्या प्रकारचे मॉडेल वर बराच वेळ घालवला विद्यार्थीः डेबी डेबी मॉडेल बरोबर तर आपण डिस्पर्शन माध्यमांकडे पाहिले आणि त्यामध्ये आपण डेबी मॉडेल घेतले बरोबर तर आपण सक्षम आहोत आणि हे महत्वाचे होते कारण एफडीटीडी मध्ये आम्हाला वेळ अपडेट हवा आहे आणि येथे आपल्याला डी आणि ई दरम्यान योग्य संबंध मिळाला तर योग्य संबंध डी बरोबर एपिसिलॉन ई हे तात्त्विकदृष्ट्या तेव्हाच योग्य आहे जेव्हा ते फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये असतात वेळेच्या डोमेन मध्ये नाही तर आपण पाहिले की अगदी यानंतर मटेरिअल्स पूर्ण केले त्यानंतर आपण अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन्स कडे पाहिले सोपी पहिली ऑर्डर अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन मग आपण अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन्सच्या त्रुटींकडे पाहिले उदाहरणार्थ एबीसी द्वारे तात्पुरते तरंग शोषले जात नाहीत तर मग अशा वेळी योग्य उपाय म्हणजे परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स तर आपण पीएमएल कडे पाहिले आपण स्ट्रेच्ड कॉर्डिनेट्सद्वारे तात्त्विक बाजू पाहिली आणि मग आपण एफडीटीडी च्या अंमलबजावणी कडे पाहिले आपण असे म्हणत होतो की अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन ही पहिली ऑर्डर एबीसी आहे जरी मी हे एखाद्या लॉसी माध्यमा मध्ये लागू केले जेथे एकमितीय प्रकरणात तात्पुरते तरंग होते एबीसी आपल्याला परावर्तन देत नाही आणि काही परावर्तन देते तर हा एबीसी चा तोटा होता पीएमएल कडे पाहिल्या नंतर आपण पाहिलेली शेवटची बाब म्हणजे स्रोत तर माझ्या कडून काही राहिलेसुटले का नाही ठीक आहे मला तुम्हाला दाखयची शेवटची गोष्ट म्हणजे हे सॉफ्टवेअर जे मी तुम्हाला आधी सांगितले होते मी तुम्हाला तसे दाखवतो म्हणजे मीप सारखे बरेच सॉफ्टवेअर आहेत तर त्याचा एक मोठा फायदा म्हणजे हे एमआयटी मधील शैक्षणिक गटाने बनवलेले सॉफ्टवेअर आहे तर हे मुक्त स्त्रोत आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला पैसे द्यावे लागणार नाहीत हे विनामूल्य आहे तर त्याला प्रोत्साहन देण्याचे हे एक कारण आहे तुम्हाला एफडीटीडी कृतीमध्ये दर्शविण्यासाठी आपण त्यांनी काम केलेल्या उदाहरणांपैकी एक बघू तर आपण याद्वारे काम करू